हे आपले लेक्चर 33 व्याख्यानमाले मध्ये स्वागत आहे परंतु पृष्ठभागाच्या क्षेत्राच्या पृष्ठभागावरील संगणनासाठी एका विशेष अनुप्रयोगासह आज पुन्हा आपण या दुहेरी इंटिग्रल्स सह पुढे जाऊ म्हणून आम्ही आधीच संगणकीय व्हॉल्युम साठी डबल इंटिग्रल्स चे अँप्लिकेशन आणि इंटिग्रेशन च्या क्षेत्राचे क्षेत्र देखील पाहिले आहे आणि आज आम्ही पृष्ठभाग क्षेत्राच्या गणनेसाठी आपली चर्चा चालू ठेवू तर फक्त आठवण्यासाठी सिंगल इंटिग्रल्स च्या बाबतीत वक्र लांबीची गणना कशी करावी उदाहरणार्थ आपल्याकडे ही वक्र येथे आहे किंवा द्वारे दिलेली फंक्शन आहे तर हे x अक्ष आहे आणि नंतर येथे आपल्याकडे y अक्ष आहेत आणि हे x च्या मूल्यांच्या संदर्भात फंक्शन आहे आणि म्हणून आम्ही काय करतो ते संपूर्ण डोमेन ला a ते b पर्यंतचे लहान अंतराळांना ते पर्यंत विभाजित करतो जे येथे दर्शविलेले एक अंतराल आहे परंतु आम्ही या संपूर्ण डोमेन ला a टू b मधून n अशा अंतराचे स्पष्टीकरण दिले आहे आणि उदाहरणार्थ या मुदतीच्या अंतराने मी या to पर्यंत या बिंदूचा विचार करू आणि या बिंदू इलेव्हनशी संबंधित आपण या टप्प्यावर स्पर्शिका काढतो जी आणि यांनी दिली आहे आणि या स्पर्शिकाची लांबी जर आपण सर्व कालांतराने जोडले तर नंतर या अंतराची रुंदी 0 वर गेल्यामुळे आपण वक्र लांबी मिळवू तर अशी कल्पना आहे की येथे हा केवळ स्पर्शिकेचा हा भाग दर्शविला गेला आहे तर मी या बिंदूची ही स्पर्शिका रेखा आहे आणि ही येथे ची अंतराल लांबी आहे आणि समजा हा कोन x अक्ष पासून बनविते तर तेच आपण थिटा द्वारे दर्शविले आहे तर आपल्याकडे येथे लांबी आहे येथे बेस मधील लांबी ही आहे आणि ही वक्र लांबीची कोन आहे तर या वक्रांची लांबी आहे तर येथे वक्र 1 आहे आणि जेव्हा आपण स्पर्शिकेच्या या सर्व भागाची बेरीज करतो आणि नंतर मर्यादा घेतो तेव्हा या वक्रांची लांबी दिली जाईल आम्ही मर्यादा न घेतल्यास आपल्यास त्रुटी आहे कारण ही स्पर्शिका या मध्यांतरातील वक्र प्रतिनिधित्व करीत नाही परंतु जेव्हा हे 0 अखेरीस जाईल तेव्हा आपण या वक्र लांबीची a ते b मोजू तर आम्हाला ही मर्यादा i 1 ते n पर्यंत मिळवायची आहे आणि नंतर या डेल्टा l i वर सारांश आणि नंतर ही n मर्यादा पर्यंत जाईल वक्राची लांबी तर आपण काय शिकलो की वक्र लांबीच्या बाबतीत फॉर्म्युला 1 प्लसच्या वर्गमूलने आणि हे डेरिव्हेटिव्ह संपूर्ण चौरस दिले आहे याचा विस्तार आपल्यास पृष्ठभागाच्या मोजणीसाठी होईल जिथे टँजेन्ट लाईन ऐवजी टँजेन्ट प्लेनची संकल्पना असेल आणि आम्ही येथे टँजेन्ट चे तुकडे घेतले आहेत आणि नंतर वक्र लांबीची मर्यादा घेतल्यानंतर आम्ही त्यांना जोडले आहेत द्विमितीय म्हणून जर आपल्याकडे पृष्ठभाग असेल आणि आम्ही टँजेन्ट प्लेन किंवा टँजेन्ट प्लेन चा तुकडा घेऊ आणि मग आपण त्या तुकड्यांचा सारांश करू आणि मुळात मर्यादा घेतल्यावर आपल्याला पृष्ठभागाचे पृष्ठभाग मिळेल तर याचा ट्रेव्हिल विस्तार म्हणजे आम्ही फॉर्मल प्रूव्ह होणार नाही परंतु ही व्हेरिएबल इंटिग्रल्स ची अभिव्यक्ती समजून घेतल्यास वक्र लांबीचे अभिकलन ने दिले असेल तर पृष्ठभागाच्या क्षेत्राच्या मोजणीसाठी आम्ही येथे केवळ विस्तार करू तर वक्र लांबी साठी आपण नुकतेच a ते b हे सूत्र पाहिले तर डोमेन वर आम्ही हे एकत्रीकरण करीत आहोत जे होते पृष्ठभागाच्या बाबतीत जेव्हा आपल्याकडे फंक्शन असेल तर येथे आपल्यास पृष्ठभाग द्वारे दिले जाईल तर ही येथे पृष्ठभाग आहे आणि आपल्यास पृष्ठभागाचे क्षेत्रफळ आपल्या 1 आयामी प्रकरणात मिळण्यासारखे आहे आमच्याकडे दुहेरी अविभाज्य आहे आम्ही येथे डोमेन काय आहे याबद्दल चर्चा करू आणि येथे आपण वर्गमूल 1 घेऊ तसेच येथे डेरिव्हेटिव्ह देखील आहे प्रथम ऑर्डर पार्शिअल डेरिव्हेटिव्ह आहे तर संपूर्ण पार्शिअल डेरिव्हेटिव्ह x होल स्क्वेअर आणि पार्शिअल डेरिव्हेटिव्ह दिलेले कार्य पूर्ण वर्गाच्या y च्या संदर्भात आहे आणि मग आम्ही हे समाकलन डोमेन वर जोडी xy प्लेन मध्ये समाकलित करतो आणि हे काही नाही पण xy प्लेनातील पृष्ठभागाचे प्रक्षेपण आहे तर आपल्याकडे काही पृष्ठभाग दिलेला आहे किंवा z अक्ष आहे आणि जर आपण त्या पृष्ठभागावर या xy प्लेन मध्ये प्रोजेक्ट केले तर D हे xy प्लेनात तेच डोमेन असेल तर D हे xy प्लेन मधील पृष्ठभागाचे प्रक्षेपण आहे आणि त्याचप्रमाणे हे फंक्शन दिले गेले होते तेव्हा हे समीकरण xy च्या फंक्शनच्या समान होते

जेथे D हे xy प्लेन मधील पृष्ठभागाचे प्रोजेक्शन आहे आणि येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की x आणि y च्या संदर्भात पार्शिअल डेरिव्हेटिव्ह घेतले गेले जे नैसर्गिक होते आणि उदाहरणार्थ फंक्शन प्रमाणे दिले गेले आहे किंवा त्यास दिले आहे त्या प्रकरणात सूत्र स्पष्टपणे बदलेल तर x साठी y आणि z च्या फंक्शनच्या बरोबरीने नंतर y आणि z च्या संदर्भातील पार्शिअल डेरिव्हेटिव्ह दिसून येतील आणि हे डोमेन y z प्लेनातील पृष्ठभागाचे प्रक्षेपण असेल आणि जेव्हा कार्य y ψ x z द्वारे दिले जाईल इंटिग्रँड मध्ये x आणि z च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह असतील आणि पुन्हा एकत्रीकरणाचे डोमेन xz प्लेनात असेल जिथे आपण हे समाकलन समाकलित करीत आहोत तर येथे पहिल्यांदा जेव्हा x μ y z आपल्याकडे एक डोमेन असेल जे या D द्वारे दर्शविले जाईल आणि आता अविभाज्य होईल आणि आता D y z प्लेन मधील पृष्ठभागाच्या प्रोजेक्शन मध्ये किंवा जेव्हा कार्य y ψ x z द्वारे दिले जाईल तेव्हा प्रोजेक्शन असेल तर x आणि z च्या संदर्भात आपल्याकडे y चे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह असतील आणि येथे ही D डबल हॅट xz प्लेनातील पृष्ठभागाची प्रक्षेपण असेल तर y z मधले हे D हॅट आणि डोमेन तर या पहिल्या बाबतीत आणि नंतर दुसर्या प्रकरणात xz प्लेन ज्यामध्ये दिलेली पृष्ठभाग प्रस्तावित असेल तर या दुहेरी अभिन्न मदतीने जे बहुतेक प्रकरणांमध्ये दिले जाते S या डोमेनच्या बरोबरीचे असते आणि जर आपणास एकत्रीकरणाच्या क्षेत्राचे क्षेत्रफळ मोजायचे असेल तर या विशिष्ट प्रकरणात D चे क्षेत्रफळ चा एकत्रीकरण सेट करू तर आमच्याकडे तीन अनुप्रयोग आहेत एक हे या डोमेन D चे क्षेत्रफळ होते दुसरे एक xy प्लेन च्या पृष्ठभागाखाली व्हॉल्युम होते जे पुन्हा दुहेरी अविभाज्याने दिले होते जेथे एकात्मिकता फक्त होते आणि आता आपल्याकडे इंटिग्रँड असलेल्या पृष्ठभागाच्या मोजणीसाठी आहे तर आता आपण येथे समस्या सांगू या गोलाच्या च्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजा तर आपल्याकडे एक स्पिअर आहे जो 0 0 0 ने केंद्रित आहे आणि हे समीकरण द्वारे दिले आहे तर स्पिअरची त्रिज्या a आहे तर आपल्याला आता पृष्ठभागाचे क्षेत्रफळ मोजायचे आहे तर आपण गोल क्षेत्राचा वरचा अर्धा भाग घेऊ आणि जर आपण त्या गोलाचा अर्धा भाग प्रोजेक्ट केला तर हे आम्हाला xy प्लेनात त्रिज्या एक वर्तुळ देईल जरी आपण हे करू शकत असलो तरी आम्ही यापैकी कोणत्याही प्लेनात हे प्रोजेक्ट करू शकतो एकतर yz किंवा zx किंवा xy चला तर xy प्लेन मध्ये जाऊ त्यामुळे xy प्लेन हा 0 केंद्रचा त्रिज्या एक मंडळ असेल तर आता आपल्याकडे डोमेन आहे जे xy प्लेन मध्ये सर्क्युलर डिस्क आहे आणि नंतर पृष्ठभाग फक्त या द्वारे दिले जाईल कारण आम्ही या क्षेत्राच्या वरच्या भागाचा विचार करीत आहोत आणि संपूर्ण क्षेत्राच्या पृष्ठभागाची गणना करण्यासाठी आम्ही त्यास दुप्पट बनवू शकतो तर आम्ही फक्त सकारात्मक भागाचा विचार करीत आहोत गोलाच्या वरच्या अर्ध्या भागावर आणि जेव्हा आपण xy प्लेनात प्रोजेक्ट करतो तेव्हा आपल्याला येथे त्रिज्याचे वर्तुळ मिळेल आणि मध्यभागी 0 0 ठीक मिळेल तर हे समीकरण आपल्यास येथे पृष्ठभाग देईल जे मी फक्त वरच्या अर्ध्या भागासाठी सकारात्मकतेसाठी चर्चा केले आहे आम्ही वरच्या अर्ध्यासाठी घेऊ आणि आता आम्हाला गणना करणे आवश्यक आहे कारण सूत्रानुसार आपल्याला x च्या आशेने z चे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह तसेच y च्या संदर्भात z चे अर्धवट डेरिव्हेटिव्ह देखील आवश्यक आहे तर x च्या पार्शिअल डेरिव्हेटिव्ह बद्दल आणि मग आपल्याकडे पार्शिअल डेरिव्हेटिव्ह आहे त्याचप्रकारे y च्या बाबतीत तर आता आपल्याला हे दुहेरी अविभाज्य मोजायचे आहे ज्यामुळे आपल्याला क्षेत्राचे पृष्ठभाग मिळेल तर आपल्याकडे आता x च्या संदर्भात पार्शिअल डेरिव्हेटिव्ह आहे z च्या पार्शिअल डेरिव्हेटिव्ह ने y च्या संदर्भात दिले आहे आणि ते सूत्र होते येथे y च्या संदर्भात होते जर आपण हे असे करत आहोत तर हे या शब्दाचे संपूर्ण वर्ग आहेत आपल्याला काय मिळेल आणि या क्षेत्राच्या पृष्ठभागाचे नेमके हेच क्षेत्र आपल्याला माहित आहे तर परंतु या दुहेरी अविभाज्याच्या मदतीने आणि ध्रुवीय समन्वयांच्या मदतीने आम्ही या पृष्ठभागाचे क्षेत्र सहजपणे मोजू शकतो तर पुढील समस्येकडे जाताना आपण त्या क्षेत्राच्या भागाचे क्षेत्र शोधू तर आपल्याकडे पुन्हा एक गोलाकार आहे जो या सिलेंडर ने कापला आहे तर हे वर्तुळाचे समीकरण आहे तर येथे हा x चौरस आहे तर हे पूर्ण स्क्वेअर बनवू म्हणजे दोन पूर्ण वर्ग

तर येथे केवळ कठीण भाग म्हणजे अविभाज्यतेसाठी मर्यादा शोधणे आणि आम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तर या प्रकरणात स्पिअर हा सिलेंडर ने कापला होता तर xy प्लेन वरील हे प्रोजेक्शन काही नाही परंतु वर्तुळ कारण ते सर्क्युलर होते आणि प्रोजेक्शन येथे या मंडळाद्वारे दिले गेले आहे आणि मग xy प्लेन वर एकदा आपण हा प्रोजेक्शन शोधून काढला तर आपण सहजपणे समाकलनाची मर्यादा ठेवू शकतो म्हणून शेवटचे उदाहरण जिथे आपण सिलेंडर मधील भाग z xy चे पृष्ठभाग क्षेत्र निश्चित करू तर आपल्याकडे पुन्हा सिलेंडर आहे परंतु हे केंद्र 0 0 आणि त्रिज्या 1 असलेले एक सिलेंडर आहे आणि आपल्याकडे z हा x y च्या बरोबरीचा आहे ज्यामुळे आपल्याला पृष्ठभाग मिळेल तर हे आधीच्या उदाहरणांपेक्षा बरेच सोपे आहे तर पुन्हा या सिलेंडर चा प्रोजेक्शन कारण सिलेंडर ने त्या पृष्ठभागावर कट केला त्यामुळे xy प्लेन वर त्या पृष्ठभागाचे प्रक्षेपण काहीही होणार नाही परंतु वर्तुळ सिलेंडर हा सर्क्युलर सिलेंडर आहे आणि सिलेंडर तेथील पृष्ठभागावर कट करीत आहे तर ते येथे प्रोजेक्शन असेल आणि आपण या या x च्या संदर्भात अर्धवट डेरिव्हेटिव्ह करू शकता y च्या संदर्भात अर्धवट डेरिव्हेटिव्ह जे येथे गणनेच्या सूत्रामध्ये आवश्यक आहे तर मग काय हे आम्ही पाहिले आहे पृष्ठभागाच्या क्षेत्राच्या गणनेसाठी दुहेरी अविभाज्यता आणि a वर या सोप्या सूत्राच्या मदतीने या अविभाज्याचे हे डोमेन xy प्लेन मधील पृष्ठभागाचे प्रोजेक्शन आहे किंवा हे yz किंवा zx प्लेनात देखील असू शकते याची काळजी घ्या एकदा आम्ही ते प्रोजेक्शन घेतल्यानंतर प्रोजेक्शनने मर्यादा घालणे सोपे होईल आणि आम्ही अविभाजनाची गणना करू शकतो व्याख्यानाच्या या तयारीसाठी आम्ही हे गणनेसाठी वापरले आहेत खूप खूप धन्यवाद